ह्यूमन मॉलिक्युलर जेनेटिक्स अभ्यासक्रमाच्या पहिल्या आठवड्याच्या चौथ्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे शेवटच्या तीन लेक्चरमध्ये आपण प्रोटिन्स बनवण्याच्या मार्गावर म्युटेशन्स कसे परिणाम करतात किंवा ते कसे कार्य करतात इत्यादींवर लक्ष दिले तर आज आपण म्युटेशन्सच्या अगदी वेगळ्या गटाकडे पाहणार आहोत म्युटेशन्सना फक्त एका जिनवर परिणाम करण्याची गरज नाही परंतु ते एक एकूण बदल होऊ शकते ज्या प्रकारे क्रोमोझोम संघटित केले गेले आहे त्याप्रमाणे क्रोमोझोम्सचा एक भाग गमावला जातो किंवा त्याला अतिरिक्त प्रत मिळते किंवा निव्वळ नफा किंवा तोटा होत नाही परंतु क्रोमोझोम्सच्या वेगवेगळ्या भागाची स्थिती अशा प्रकारे बदलली जाते की ते यापुढे ज्या प्रकारे असावे तसे कार्य करण्यास सक्षम राहत नाहीत म्हणून याला क्रोमोझोम स्ट्रकचर अँड फंक्शन म्हणतात या विशिष्ट लेक्चर चा हा व्यापक विषय आहे ज्यामध्ये आपण क्रोमोझोम्सचे आयोजन कसे केले जाते ते पाहू क्रोमोझोम कसे आयोजित केले जातात याबद्दल आपण एक संक्षिप्त आढावा देऊ आणि ते ह्यूमन मॉलिक्युलर जेनेटिक्सच्या संदर्भात इतर घटकांवर चर्चा करण्यास आपल्याला मदत करेल विशेषतः आपण क्रोमोझोम एबनॉर्मलीटीज शोधत आहोत तर क्रोमोझोम्स काय आहेत ही एक क्लासिक प्रतिमा आहे जी आपल्याला सांगेल की आपण जे पहात आहात ते क्रोमोझोम आहेत तर या वेगळ्या अतिशय कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर्स आहेत ज्या आपल्या सेलमध्ये आहेत तर साधारणपणे जेव्हा पेशी विभाजित होणार असते ज्याला आपण मेटाफेज म्हणतो क्रोमोझोम a अशा कंडेन्सड अवस्थेत असते प्रत्येक क्रोमोझोम विशिष्ट आकार प्राप्त करतो तेच इथे दाखवले आहे म्हणून जर आपण पेशीला पकडून ठेऊ शकलात आणि तो क्रोमोझोम पाहण्यास सक्षम असाल तर ते असे दिसतील आणि मानवासाठी आपण काय करतो आपण त्यांच्या गुणधर्मांवर अवलंबून क्रोमोझोम आणि प्रत्येक क्रोमोझोम्सचे चित्र काढतो आपण त्यांना ऑर्डर देतो जो सर्वात मोठा आहे त्याला आपण क्रोमोझोम 1 म्हणतो जो सर्वात लहान आहे त्याला आपण क्रोमोझोम 22 म्हणतो आणि उरलेल्या जोडीला ज्याला X आणि Y क्रोमोझोम मिळाले आहे त्याला सेक्स क्रोमोझोम म्हणतात कारण X आणि Y त्यांचे संयोजन लिंग ठरवते तर ती 23 वी जोडी आहे तर आपणतो ज्या व्यक्तीचे क्रोमोझोम बघत आहात ती स्त्री असेल तर आपल्याकडे अशी दोन लांब क्रोमोझोम असतील जी XX आहेत जर ती व्यक्ती पुरुष असेल तर आपल्याला इथे X क्रोमोझोम आणि Y क्रोमोझोम सापडेल जसे इथे दाखवले आहे तर त्यांच्या आकार आणि आकारावर आधारित क्रोमोझोम्सची ही व्यवस्था कॅरियोटाइप म्हणून ओळखली जाते आणि ही अशी गोष्ट आहे जी मी आपल्याला लक्षात ठेवण्यास सांगू इच्छितो जेव्हा आपणतो कॅरिओटाइपबद्दल बोलता तेव्हा आपल्याला ही विशिष्ट संकल्पना आठवणे खूप महत्वाचे आहे की क्रोमोझोम्सची आकार आणि आकारावर आधारित क्रमवारी लावली जाते आणि मी क्रोमोझोम्सच्या प्रत्येक जोडीला वेगळ्या प्रकारे ओळखण्यास सक्षम आहे ते खूप खूप महत्वाचे आहे आता जर आपण क्रोमोझोम्स मध्ये डोकावले जसे आपण कॅरिओटाइपमध्ये पाहू शकता क्रोमोझोम जे मेल आणि फिमेल दोन्हीमध्ये असतात त्यांच्या आकारात भिन्न असतात क्रोमोझोम 1 सर्वात मोठा आहे आणि क्रोमोझोम 22 सर्वात लहान आहे परिणामी आपण प्रत्येक क्रोमोझोममध्ये असलेल्या DNA ची अपेक्षा देखील करू शकता ते त्याच्या आकारानुसार बदलू शकता मोठ्याला लांब DNA असेल आणि लहान्याला लहान DNA असेल परिणामी प्रत्येक क्रोमोझोम्समध्ये उपस्थित असलेल्या जिन्सची संख्या भिन्न असते आणि ती या विशिष्ट बार आकृतीमध्ये दर्शविली आहे तर आपण पाहू शकता की क्रोमोझोम 1 ला मोठ्या प्रमाणात जिन्स मिळाली आहेत आणि क्रोमोझोम 22 किंवा या गटातील क्रोमोझोम इथे क्रोमोझोम्सची संख्या कमी आहे जी अपेक्षित आहे अजून एक रोचक गोष्ट म्हणजे क्रोमोझोम्सची संख्या मानवांसाठी आपल्याला माहित आहे की आपल्याकडे 23 जोड्या आहेत ज्यात 22 क्रोमोझोम्स आहेत ज्यांना आपण ऑटोझोम्स म्हणतो याचा अर्थ मेल आणि फिमेल दोघांमध्ये असतो आणि X आणि Y या सेक्स क्रोमोझोमची जोडी असते ते प्रजातींनुसार बदलते तर आपल्याकडे असलेल्या क्रोमोझोम्सच्या संख्येनुसार आणि मॅमल्स मध्ये आपल्याकडे भिन्नता आहे उदाहरणार्थ आपण पक्ष्यांना काढून टाकल्यास मॅमल्समध्ये फरक आहे संख्यांच्या बाबतीत फरक आहे परंतु आपल्याकडे किती क्रोमोझोम्स आहेत याची पर्वा न करता पेशीमध्ये DNA चे प्रमाण किती आहे हे ज्ञात आहे म्हणून संख्येतील फरक एकतर फ्यूजन मुळे होतो म्हणजे दोन भिन्न क्रोमोझोम एकत्र होऊन मोठे क्रोमोझोम तयार करतात किंवा ते तुटून लहान क्रोमोझोम बनतात आणि म्हणून संख्या बदलते तुमचा नंबर वेगळा असण्याचे हेच कारण असू शकते असे आपल्याला वाटते क्रोमोझोम्समध्ये आपल्याकडे हे घटक असतात आपल्याकडे क्रोमोझोम्सच्या दोन्ही टोकाला ज्यास टेलोमेर असे म्हटले जाते जे क्रोमोझोम गमा वण्यापासून वाचवण्यास मदत करतात म्हणजे निकृष्ट होण्यापासून आणि आपल्याकडे हा भाग आहे ज्याला आपण सेंट्रोमियर म्हणतात हा एक भाग आहे ज्यावर किनेटोकोर किंवा स्पिंडल फायबर पेशी विभाजन दरम्यान क्रोमोझोम्सचे सेग्रीगेशन करण्यास मदत करतात तर या छोट्या परिचयासह आपण कॅरिओटाइप कसे बनवता ते पाहू या हे अतिशय मनोरंजक आहे कारण मानवांमध्ये क्रोमोझोम्सच्या 23 जोड्या आहेत हे 1950 च्या सुरुवातीपर्यंत माहित नव्हते तोपर्यंत हे निश्चित नव्हते की मानवाकडे क्रोमोझोम्सची संख्या किती आहे आव्हान म्हणजे आपण क्रोमोझोम्सकडे कसे पाहता तेव्हा ते अत्यंत कठीण होते तर त्यांनी एक तंत्र विकसित केले आहे 1950 मध्ये त्यांच्याकडे पेशी वाढवण्याचे तंत्र होते तोपर्यंत लोकांनी मृत व्यक्तींच्या टिशूज मधील क्रोमोझोम्सकडे पाहिले आहे ते क्रोमोझोम पाहण्यासाठी विभाग बनवायचे ते संख्या शोधण्यात अक्षम होते कारण कोणत्याही विभागातील सर्व क्रोमोझोम्स पाहणे फार कठीण होते म्हणून 50 च्या दशकात त्यांनी एक तंत्र विकसित केले ज्यात ते मानवी पेशीची कल्चर करण्यास सक्षम झाले उदाहरणार्थ आपण आपले रक्त घेऊ शकतो आणि आपल्या रक्तात व्हाईट ब्लड सेल्स आहेत ज्या कल्चर्ड होऊ शकतात आपण रक्त घेऊ आणि नंतर डिशमध्ये घालू जिथे आपण पेशी व्हाईट ब्लड सेल्स वाढवू शकतो ते विभागतात आणि मग आपण काय करता जेव्हा ते विभाजित करत असतात तेव्हा आपण माध्यमात कोल्चिसिन नावाचे रसायन जोडता जो स्पिंडल तयार होऊ देत नाही परिणामी विभाजित होणाऱ्या बहुतेक पेशी मेटाफेसवर कंडिशन होतात जिथे क्रोमोझोम खूपच कॉम्पॅक्ट असते पेशी क्रोमोझोम्सना दोन ध्रुवांवर खेचण्याची वाट पाहत असते त्यामुळे ते दोन डॉटर सेल्समध्ये असू शकतात म्हणून जेव्हा बहुतेक पेशी मेटाफेसवर कंडिशन होतात तेव्हा आपण काय करतो आपण पेशी घेतो आणि नंतर त्यांच्यावर हायपोटोनिक सोल्यूशन नावाच्या द्रावणाद्वारे उपचार करतो आपण त्यास सौम्य मिठाचे कॉन्सन्ट्रेशन देतो म्हणून पेशी फुगतात कारण या ऑस्मोसिस प्रोसेस मुळे पेशी फुगतात आणि नंतर आपण त्यांना एका काचेच्या स्लाइडवर सोडू शकतो मेकॅनिकल फोर्स मुळे ते उघडे पडतात आणि नंतर तुमचे क्रोमोझोम्स स्लाइडमध्ये पसरतात जे आपण पकडू शकतो मायक्रोस्कोप चा वापर करून प्रतिमा पाहता येते आणि आपण खाली दाखवल्याप्रमाणे कॅरिओटाइप बनवू शकतो आपण एक प्रतिमा घेऊ शकतो आणि नंतर क्रोमोझोम कापून आकारानुसार त्यांना क्रमवारी लावू शकतो त्यामुळे 50 च्या दशकात आपल्याला हे समजण्यास खरोखरच मदत झाली आहे की पुरुष आणि स्त्री होमो सेपियन्सचे मानवांचे दोन भिन्न लिंग X आणि Y क्रोमोझोम्सद्वारे निर्धारित केले जातात म्हणूनच त्यांना सेक्स क्रोमोझोम म्हणतात परंतु पेशी विभाजन दरम्यान क्रोमोझोम आणि त्यांचे गतिशील स्विंग विविध शास्त्रज्ञांना बरेच आधी समजले होते त्यापैकी एक फ्लेमिंग आहे तो एक जर्मन बायोलॉजिस्ट आहे ज्याने मुख्यतः वनस्पतींचा अभ्यास केला कारण तेथेच पेशी विभागणीचा वापर सुरु केला गेला सॉफ्ट टिशूमुळे लोक टिशूज दाबून दागू शकतात आणि ते क्रोमोझोम्सत पाहण्यास सक्षम असतात आणि हे त्या क्लासिक चित्रांपैकी एक आहेत ज्यात ही व्यक्ती क्रोमोझोम्सना डाग लावण्यास सक्षम आहे मायक्रोस्कोप आणि हाताने काढलेली चित्रे पाहू जी या टप्प्याबद्दल सर्व तपशील देते आणि स्टेट काय आहे हा मेटाफेस आहे आणि सेल इथे विभागणार आहे वगैरे आपण हे सांगण्यास सक्षम आहोत की ते पेशी विभाजनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे रिप्रेसेंटेशन करतात पण तो त्यांना इतक्या सुंदरपणे दाखवू शकतो आपल्याला समजले आहे तर आत्ता पर्यंत काय समजले गेले आहे की पेशी विभाजन दरम्यान काही टप्पे असतात आणि पेशी विभाजनाच्या काही टप्प्यांवर क्रोमोझोम खरोखरच खूप कॉम्पॅक्ट होते आणि आपण या क्रोमोझोम्समध्ये फरक करण्यासाठी डाग वापरू शकतो परंतु जेव्हा पेशी सक्रिय विभाजनावर नसते जेव्हा पेशी कार्यरत असते तेव्हा आपण वैयक्तिक क्रोमोझोम्स पाहू शकणार नाही याला इंटरफेस असे म्हणतात जिथे ते न्यूक्लियस मध्ये सर्वत्र पसरलेले आहे तर बहुतांश क्रोमोझोम अभ्यास मेटाफेसमध्ये कंडिशनक केलेल्या पेशी वापरून केले जातात तर जेव्हा आपल्याकडे खूप कॉम्पॅक्ट क्रोमोझोम आहे जे इथे दाखवले आहे तर हे स्केमॅटिक आहे हे मेटाफेस क्रोमोझोम्सचे मूळ चित्र आहे क्रोमोझोम जे खूप कॉम्पॅक्ट आहे आणि आपण त्यांना तो डाग लावण्यास सक्षम आहात तर ते काय आहे क्रोमोझोम्सचा हा एक अत्यंत कॉम्पॅक्ट टप्पा आहे आणि यालाच आपण DNA म्हणतो मेटाफेस दरम्यान DNA या फॉर्ममध्ये तयार होतो ते कसे घडते आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्याकडे प्रोटिन्सचा एक संच आहे ज्याला आपण हिस्टोन म्हणतो ज्यावर DNA जातो तो खूप कॉम्पॅक्ट बनतो आणि त्याला 11 किंवा 10 नॅनोमीटर रचना म्हणतात कारण EM मध्ये ते अशा प्रकारे पाहतात आणि नंतर ते तयार होतात ज्याला सोलेनॉइड स्ट्रक्चर म्हणतात आणि मग नक्कीच आपल्याकडे एक स्कॅफोल्ड आहे ज्यावर सोलेनॉइड स्ट्रक्चर आपल्याला मेटाफेस म्हणून दिसणारा आकार देईल तर हा एक वेगळा क्रम आहे ज्याद्वारे DNA किंवा क्रोमॅटिन DNA प्लस प्रोटीन एकत्रितपणे ते मेटाफेस दरम्यान यासारखे काहीतरी मिळविण्यासाठी खूप कॉम्पॅक्ट रचना तयार करतात म्हणून हे घडते म्हणून क्रोमोझोम्सच्या दोन प्रती सहजपणे दोन डॉटर सेल्स मध्ये विभागल्या जाऊ शकतात अन्यथा या स्वतंत्र DNA घटकांची क्रमवारी लावणे सेलसाठी काय आव्हान असेल याची आपण कल्पना करू शकतो तर तेच आपण सांगितले आहे आपल्याकडे कॅरिओटाइप आहे जे आपण कॅरिओटाइप पुरुष किंवा स्रिचे आहे की नाही हे पाहून वेगळे करू शकतो तर आपण त्याला 46 XX म्हणतो कारण ते सामान्य 46 क्रोमोझोम्स आहेत हे XX आहे कारण या विशिष्ट जोडीला दोन X क्रोमोझोम्स मिळाले आहेत म्हणून हा कॅरिओटाइप स्रिचा आहे हे पुरुष आहे कारण XY आपल्याकडे 46 क्रोमोझोम्स आहेत परंतु आपल्याकडे सेक्स क्रोमोझोम्सची एक जोडी आहे जी हेटेरोमॉर्फिक आहे एक मोठा X क्रोमोझोम एक छोटा Y क्रोमोझोम तर हे पुरुष असल्याचे रिप्रेझेन्ट करतात अशा प्रकारे आपण पुरुष आणि स्रि कॅरियोटाइपमध्ये फरक करण्यास सक्षम आहात ही एक क्लासिक पद्धत आहे आता आपल्याकडे खूप वेगळ्या संवेदनशील पद्धती आहेत ज्याद्वारे आपण वेगवेगळ्या रंगांचा वापर करून प्रत्येक क्रोमोझोम ओळखू शकतो याला स्पेक्ट्रल कॅरियोटाइपिंग म्हणतात तर यासारख्या प्रतिमेतही आपण उदाहरणार्थ क्रोमोझोम्सच्या प्रत्येक जोडीला ओळखण्यास सक्षम आहात आणि सहजपणे आपण त्यांना रंगाच्या आधारावर क्रमवारी लावू शकतो जे क्रोमोझोम्समध्ये काही बदल असल्यास खरोखर आपल्याला ओळखण्यास मदत करत असेल आता या प्रकारच्या दृष्टिकोनामुळे आपल्याला हे समजण्यास देखील मदत झाली आहे की क्रोमोझोम्सचे न्यूक्लियसमध्ये रँडमली डिस्ट्रीब्युट केले जात नाही इथे जे दाखवले आहे ते इंटरफेस न्यूक्लियस आहे म्हणजे हे एक न्यूक्लियस आहे ज्यामध्ये क्रोमोझोम ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेस मध्ये सक्रिय असतात RNA बनवण्यासाठी त्यांची कॉपी केली जात आहे RNA ची प्रोटिन्स बनवण्यासाठी कॉपी केली जात आहे वगैरे तेथेही आपण पाहता की प्रत्येक क्रोमोझोम्सचे विशिष्ट डोमेन भाग असतात ज्यावर ते अँकर केलेले असतात आणि कदाचित त्यास काही कार्यात्मक प्रासंगिकता मिळाली असेल तर अशा प्रकारे क्रोमोझोम्स क्रोमोझोम्सच्या अभ्यासानुसार ते खरोखर कसे कार्य करतात आणि तेथे होणारे बदल सेलच्या सामान्य कार्यावर कसा परिणाम करू शकतात हे समजण्यास आपल्याला मदत होते तर आपण क्रोमोझोम्सचा अभ्यास दोन वेगवेगळ्या प्रक्रियांद्वारे करू शकतो एक मेओसिस आहे दुसरा मायटोसिस आहे मायटोसिस म्हणजे आपल्याला माहिती आहे कॉपी करण्याची प्रक्रिया जेव्हा आपण वाढतो तेव्हा आपल्या सर्व पेशी पेशी विभाजित करतात आणि हा एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण वाढत आहोत किंवा जेव्हा एखादी जखम होते किंवा जेव्हा आपल्या शरीरात कट होते तेव्हा पेशी विभाजित होतात गुणाकार करतात आणि उपचार प्रोसेस मध्ये देखील मायटोसिस समाविष्ट असते या प्रोसेस मध्ये काय होते DNA ची एक कॉपी आहे आणि इथे आपल्याला तेच दिसते तर आपण सर्वजण डिप्लॉइड् आहोत म्हणजे सर्व क्रोमोझोम्सच्या दोन कॉपी ज्या आपण वडिलांकडून घेतल्या होत्या दुसरी एक जी आपण आईकडून घेतली होती तर या प्रोसेस मध्ये आपण इथे जे पाहत आहोत ते म्हणजे जेव्हा आपण मेटाफेस पसरवतो जेव्हा आपण मेटाफेसवर पेशींना कंडिशनल करतो तेव्हा आपण क्रोमोझोम्सचा प्रसार कराल आपल्याला अशा प्रकारची रचना मिळेल ज्यात आपण क्रोमॅटिड आहे जे सेंट्रोमेरिक भागाभोवती जोडलेले आहेत आणि प्रत्येक क्रोमेटिडला सिस्टर क्रोमॅटिड म्हटले जाते याचा अर्थ ते अचूक प्रती आहेत तर मुळात डाव्या बाजूला असलेले हे क्रोमोझोम आपल्या पालकांपैकी एकाकडून आणि उजव्या बाजूला असलेले हे क्रोमोझोम दुसर्या पालकाकडून आले आहे तर हे दोन क्रोमॅटिड्स एकाच क्रोमोझोम्सच्या समान प्रती आहेत आणि त्या सेंट्रोमियरच्या दिशेने जोडलेल्या आहेत कारण त्या दोन डॉटर सेल्सकडे ओढल्या जाणार आहेत म्हणून मेटाफेस क्रोमोझोम्स असे दिसतात खरं तर दिलेल्या क्रोमोझोम्सवरील कोणत्याही जिन्ससाठी आपल्याकडे चार प्रती असतील बरोबर कारण पेशी विभागली जाणार आहे तर क्रोमोझोम खरोखर कसे मदत करतात म्हणजे हे गर्भाचे लिंग निश्चित करण्यात मदत करते तर हा X सेल जो आपल्याला इथे दिसतो X सेल हा एका विशिष्ट प्रकारचा आहे कारण यात नेहमी X क्रोमोझोम असतात कारण X म्हणजे दोन X हे स्त्रीशी संबंधित असतात तर अंड्याला जन्म देणाऱ्या कोणत्याही जर्म सेल मध्ये 23 क्रोमोझोम असतील त्यापैकी एक X क्रोमोझोम असेल परंतु पुरुष दोन वेगवेगळ्या प्रकारचे शुक्राणू तयार करण्यास सक्षम आहेत कारण ते 46XY आहेत तर त्यांच्या प्रत्येक शुक्राणूमध्ये 23 क्रोमोझोम असतील परंतु 50 शुक्राणू Y क्रोमोझोम वाहतील त्यापैकी 50 X क्रोमोझोम वाहून नेतील तर हे सर्व कोणत्या शुक्राणूंवर अवलंबून आहे मग ते Y असर देणारे शुक्राणू असो किंवा X असर देणारे शुक्राणू जे अंड्याला फलित करतात जर तो Y असेल तर तो भ्रूण परिणामी गर्भ पुरुष होईल जर ते X असेल तर परिणामी गर्भ स्त्री होईल परिणामी आपण तसे कॅरिओटाइप शोधू आणि बनवू शकतो जसे 46XY किंवा 46XX जे आपण इथे पाहतो हे मेयोसिस दरम्यान घडते म्हणजे अशी प्रक्रिया ज्यामध्ये पेशी विभाजन प्रक्रिया जिथे जर्म सेल बनवल्या जात आहेत तर मेयोसिस ही एक अतिशय जटिल आणि अतिशय महत्वाची पेशी विभाजन प्रक्रिया आहे जी आपल्या जर्म सेल मध्ये घडते ते केवळ क्रोमोझोम्सची संख्या कमी नाही करत ज्याला हॅप्लॉइड जर्म सेल म्हणतात 23 क्रोमोझोम असतात परंतु ते रिकॉम्बिनेशन मध्ये देखील मदत करते म्हणजे आपण इथे पाहू शकतो हे असे पेशी आहेत ज्यात आपल्याकडे दोन क्रोमोझोम आहेत एक जोडी म्हणजे आपल्याला आई वडिलांकडून मिळाले आहे परंतु मेयोटिक सेलमध्ये जे घडते ते असे आहे की पॅटर्नल किंवा आई वडिलांकडून मिळवलेले क्रोमोझोम यांच्यात एक्सचेंज होते आणि केवळ अशा प्रकारचे फेरबदल होत नाहीत आणि यापैकी प्रत्येक जर्म सेलमध्ये वेगवेगळ्या संयोजनांमध्ये वर्गीकृत केले जातात दुसऱ्या शब्दांत हे सर्व एकत्र ठेवण्यासारखे आहे फेरबदल करणे आणि वेगवेगळ्या जर्म सेलमध्ये क्रमवारी लावणे परिणामी ते जर्म सेल त्यातील प्रत्येकजण त्याला मिळालेल्या DNA सेगमेंटच्या संयोगाच्या दृष्टीने अतिशय अतिशय युनिक असतील इथे उदाहरणार्थ आपल्याकडे आपल्या वडिलांकडून आलेला अधिक DNA असेल इथे आपल्याकडे अधिक DNA असू शकतो जो आपल्या आईकडून येत आहे वगैरे तर हे आपल्याला फरक देते कधीकधी आपल्याला माहिती असते तुमची मुलगी तिच्या आजी किंवा आजोबांसारखी दिसू शकते हे ट्रान्स्मिटेड DNA ची सामग्री प्रतिबिंबित करू शकते परिणामी ते खूप समान दिसतात आणि तत्सम तर पुनर्रचनाची ही प्रक्रिया आपण पाहत असलेल्या भिन्नतेसाठी खूप महत्वाची आहे आणि भिन्नता एका कारणासाठी किंवा दुसऱ्या कारणासाठी निवडली जाऊ शकते ही अशी गोष्ट आहे ज्याची आपण आधी चर्चा केली होती तर आज आपण ज्या विषयावर किंवा या विशिष्ट वर्गात जे चर्चा करणार आहोत ते म्हणजे क्रोमोझोम संख्येतील बदल काही एबनॉर्मलिटीज कशी आणू शकतात म्हणून मी म्हटल्याप्रमाणे म्हणून मेयोटिक प्रोसेस दरम्यान क्रोमोझोम्सची क्रमवारी वेगवेगळ्या जर्म सेलमध्ये केली जाते आणि जेव्हा अशा प्रकारचे वर्गीकरण होते तेव्हा नेहमीच काही त्रुटी असण्याची शक्यता असते सुदैवाने त्रुटी खूप अगदी कमी अत्यंत दुर्मिळ आहेत म्हणूनच बहुतेक सेल सामान्य असतात परंतु काही वेळा त्रुटी अशी असू शकते की परिणामी पेशींपैकी एकामध्ये विशिष्ट क्रोमोझोम नसतील हे एक क्रोमोझोम कमी आहे किंवा दुसरीकडे एका विशिष्ट पेशीमध्ये एकापेक्षा जास्त क्रोमोझोम असू शकतात हे 23 अधिक 1 24 आहे आणि जर अशी परिस्थिती उद्भवली असेल आणि या विशिष्ट जर्म सेलमुळे गर्भाची निर्मिती झाली असेल तर तुमची स्थिती वेगळी असू शकते अशा बहुतांश परिस्थितींपैकी ज्यात संख्या वाढली आहे किंवा संख्या कमी झाली आहे ते भ्रूण कदाचित जिवंतही राहणार नाही तर गर्भ कधी गर्भधारणा होते आणि गर्भपात होते हे आपल्याला कदाचित माहितही नसेल परंतु जेव्हा स्थिती इतकी गंभीर नसते तेव्हा गर्भ जिवंत राहू शकतो मग आपल्याकडे एखादी व्यक्ती असू शकते जिच्या मध्ये काही फेनोटाइप असू शकतात जे एबनॉर्मल आहे उदाहरणार्थ त्यापैकी एक डाउन सिंड्रोम आहे जो क्रोमोझोम क्रमांक 21 च्या तीन प्रतींमुळे होतो हा विशिष्ट सिंड्रोम दर्शवणाऱ्या व्यक्तीचा कॅरिओटाइप आहे हा एक कॉमन मेंटल रिटार्डेशन सिंड्रोम आहे जिथे व्यक्तीची बुद्धी बौद्धिक क्षमता खूप कमी असते विकासात अनेक अनेक जन्मजात एबनॉर्मलिटीज आहेत आणि ही विशिष्ट व्यक्ती रुग्ण संपूर्ण आयुष्यभर कोणावर तरी पूर्णपणे अवलंबून असते तर ही एक परिस्थिती आहे ज्यात आपल्याकडे क्रोमोझोम्सच्या तीन प्रती आहेत ज्यामुळे मेंटल रिटार्डेशन येते कदाचित याचा अर्थ असा होऊ शकतो की जर्म सेलमध्ये एक त्रुटी होती ज्यामुळे हे भ्रूण आणि हि व्यक्ती जन्मास आली आपण तिथे थोड्या वेळाने येऊ जसे आपण इथे पहात आहोत तेथे एक समस्या होती आता क्लाइनफेल्टर सिंड्रोम नावाची आणखी एक कंडिशन आहे पुन्हा इथे व्यक्तीकडे क्रोमोझोम्सची एक अतिरिक्त प्रत आहे परंतु अतिरिक्त प्रत म्हणजे दोन X आणि एक Y आहे आणि Y क्रोमोझोम्समुळे तो पुरुष आहे परंतु ही व्यक्ती खूप उंच असू शकते त्याला कोणतीही वर्तणूक समस्या असू शकते आणि इतर समस्या देखील असू शकतात पुन्हा हे अतिरिक्त क्रोमोझोम्स मुळे आहे हे फक्त एक X आणि एक Y असायला हवे होते परंतु जर्म सेलमध्ये काही समस्येमुळे या व्यक्तीला दोन X आणि Y येत आहेत कारण आईने दोन्ही X क्रोमोझोम्सचे योगदान दिले आहे किंवा शुक्राणूंनी X आणि Y दोन्हीचे योगदान दिले आहे दोन्ही शक्य आहेत आपल्याकडे याच्या उलटसुद्धा असू शकते म्हणजे आपल्याकडे एक व्यक्ती आहे ज्याचे एक क्रोमोझोम कमी आहे 46 ऐवजी 45 आणि त्याला फक्त एक X क्रोमोझोम मिळाले आहे परिणामी त्याचा परिणाम टर्नर सिंड्रोम नावाच्या दुसऱ्या स्थितीत होतो पुन्हा जन्मजात समस्या आहेत या व्यक्ती फर्टाइल असू शकत नाहीत वगैरे त्यांना सामान्य जीवन मिळत नाही पुन्हा एका सेक्स क्रोमोझोम्सच्या अनुपस्थितीमुळे फक्त एक X आहे X किंवा Y नाही परिणामी Y नाही परिणामी एक व्यक्ती स्त्रीसारखी विकसित झाली परंतु ती पूर्णपणे स्त्री म्हणून शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसेल पुन्हा हे एखाद्या दोषामुळे होऊ शकते ज्यामध्ये शुक्राणूंनी X किंवा Y चे योगदान दिले नाही किंवा ते अंड्याच्या पेशीमध्येच समस्या असू शकते त्याने X चे योगदान दिले नाही आणि आपल्याकडे काय आहे तसेच शुक्राणूंनी एक X चे योगदान दिले वगैरे तर या कंडिशन्स आहेत ज्यात आपल्याला क्रोमोझोम संख्येत फरक आहे परिणामी आपल्याकडे डाउन सिंड्रोम टर्नर किंवा क्लाइनफेल्टर सारखी स्थिती आहे संभाव्य घटना काय आहे किंवा संभाव्य त्रुटी काय आहे ज्यामुळे क्रोमोझोम क्रमांकामध्ये असे बदल घडले आपण याच्याकडे पाहुया तर हे नॉन डिसजंक्शन नावाच्या प्रोसेसमुळे घडते याचा अर्थ जाणून घ्या जेव्हा या दोन पेशी विभाजित होतात क्रोमोझोम्सची व्यवस्थित क्रमवारी लावली जात नाही तर वर जे इथे दाखवले आहे ते मेयोसिसचे एक स्केमॅटिक आहे जिथे क्रोमोझोम्स जर्म सेलमध्ये वर्गीकृत केली जातात एक कमी असलेली विभागणी जे खाली दर्शविले आहे ते मायटोसिस आहे जिथे ते एक सामान्य पेशी विभागणी आहे जिथे कोणतीही घट नाही 2n दाखवले जाते हि एक सामान्य पेशी विभागणी आहे आपण पाहू शकतो की हे पॅटर्नल मॅटर्नल आहेत फक्त एक प्रत एक जोडी दाखवली जात आहे आणि आपण पाहू शकतो की प्रत्येक डॉटर सेल मध्ये त्याच्या प्रोजेनीटर च्या तुलनेत एक प्रत एक संख्या हॅप्लॉइड होते जो डिप्लॉइड् आहे तर अशा प्रकारे जर्म सेल n बनतात तर मायटोसिसमध्ये प्रोजेनीटर देखील डिप्लॉइड् असतो आणि परिणामी पेशी देखील डिप्लॉइड् असते डाउन सिंड्रोम किंवा क्लाइनफेल्टर किंवा टर्नरच्या बाबतीत काय होते शक्यतो हेच घडते उदाहरणार्थ मेयोसिस II मध्ये जेव्हा एका सामान्य पेशीमध्ये दोन क्रोमोझोम्सची जोडणी केली जाते ती दोन डॉटर सेल्सना क्रमवारी लावली जाते जी अखेरीस शुक्राणू किंवा अंडी बनवते असे होऊ शकते की सेलमध्ये दोन्ही प्रती दोन डॉटर सेल्स पैकी एकाला क्रमवारी लावल्या जातात परिणामी हि विशिष्ट पेशी एका क्रोमोझोम्ससाठी कमतर आहे आणि या विशिष्ट पेशीमध्ये एका प्रतीची भर आहे तर त्याला क्रोमोझोम्सच्या दोन प्रती मिळाल्या आहेत याला त्या क्रोमोझोम्सची शून्य प्रत मिळाली आहे तर जर असे घडू शकले की हे क्रोमोझोम क्रमांक 21 आहे आणि जर ते अंडे बनले आणि ते फलित झाले आणि भ्रूण बनले तर ती व्यक्ती डाऊन सिंड्रोमचा रुग्ण असेल जसे आपण पाहतो किंवा ते क्लाइनफेल्टर असू शकते किंवा दुसरीकडे जर या विशिष्ट अंड्याच्या पेशीचा परिणाम गर्भावर झाला तर मग तो टर्नर सिंड्रोम व्यक्ती बनू शकतो तर कोणत्या क्रोमोझोमची क्रमवारी लावण्यात आली आहे त्यानुसार इथे दाखवलेल्या मार्गाने एकापेक्षा जास्त कॉपी डॉटर सेलमध्ये क्रमवारी लावल्या जात आहेत आपल्या जवळ कदाचित वेगळी स्थिती असेल हे सामान्य प्रोसेस बद्दल आहेत तर आपण ज्या विषयावर चर्चा केली आहे ती म्हणजे संपूर्ण क्रोमोझोम एका किंवा दुसऱ्या पेशीमध्ये वर्गीकृत केले जात आहे ज्यामध्ये आपल्याला एक जोड आहे किंवा आपल्याला संपूर्ण क्रोमोझोम्सचे लॉस आहे पण काही वेळा आपल्याला इतर समस्या आल्या असतील क्रोमोझोम संख्या सारखीच असते परंतु क्रोमोझोम्सचा एक भाग गमावला किंवा डुप्लिकेट केला जाऊ शकतो किंवा इतर काही एबनॉर्मलिटीज असू शकतात जे आपण आता पुढील 10 मिनिटांत पाहू तर आपल्याला जे समजले पाहिजे ते म्हणजे मेयोसिस दरम्यान आपण चर्चा केली म्हणून आपल्याकडे सिस्टर क्रोमेटिड्स आहेत जे रीकॉम्बिनेशन या प्रोसेस मधून जाते यामध्ये याचा एक भाग याच्याकडे येतो आणि याचा एक भाग इथे जातो आणि हे घडते अचूक DNA कटिंगमुळे परिणामी डबल स्ट्राँडेड ब्रेक होतो आणि DNA ची अशा अचूक पद्धतीने एक्सचेंज होते हि जोडणी जरी जिन्सच्या मध्यभागी झाली असेल तरी रिडींग फ्रेम बदलली जात नाही तर आपल्याकडे एक परिपूर्ण रीकॉम्बिनेशन आहे ज्यामध्ये आपण वडिलांकडून आलेल्या क्रोमोझोम्सचा एक भाग आणि आईकडून आलेल्या क्रोमोझोम्सचा एक भाग असलेले एक नवीन क्रोमोझोम पुन्हा तयार करू शकतो परंतु त्याच क्रोमोझोम्ससाठी तर हे अधिक भिन्नता आणते आता माइटोटिक पेशींमध्ये अशा प्रकारचे रीकॉम्बिनेशन होते जसे आहे जेव्हा असे रीकॉम्बिनेशन होते काही वेळा त्रुटी असू शकतात तर आपण जे पाहत आहोत ते म्हणजे क्रोमोझोम्स मध्ये किंवा दोन भिन्न क्रोमोझोम्स मध्ये जे बदल होतात जे होमोलॉगस नाही परिणामी एबनॉर्मलिटीज होऊ शकते ज्याला आपण स्ट्रक्चरल एबनॉर्मलिटीज म्हणतो हे असे आहेत त्यातील एक भाग हरवला आहे किंवा त्याचा एक भाग डुप्लिकेट केला जात आहे किंवा ऑर्डर बदलला आहे आत असलेल्या जिन्सवर त्यांचा कसा परिणाम होतो यावर अवलंबून एक किंवा दुसऱ्या स्थितीत परिणाम होऊ शकतो अशा त्रुटी बहुतेक मेयोसिस दरम्यान पुन्हा होतात सुदैवाने फ्रिक्वेन्सी अत्यंत कमी आहे परंतु असे घडते कारण रीकॉम्बिनेशनची एक सक्रिय प्रक्रिया आहे ज्यामध्ये दोन सिस्टर क्रोमॅटिड्स होमोलॉगसच्या प्रती ज्यामध्ये इथे दाखवल्या प्रमाणे एक्सचेंज आहे तर आपल्या सिस्टर क्रोमॅटिड्स दोन्ही एकाच क्रोमोझोम्सचे रिप्रेसेंटेशन करतात उदाहरणार्थ क्रोमोझोम 1 त्यांच्यामध्ये एक एक्सचेंज आहे परिणामी आपल्याकडे नवीन कॉम्बिनेशन येते म्हणून जेव्हा ही प्रक्रिया होते काही वेळा त्रुटी असतात ज्यामध्ये दोन भिन्न क्रोमोझोम एकत्र जोडले जाऊ शकतात किंवा एकाच क्रोमोझोम्सचे दोन वेगवेगळे भाग एकत्र जोडले जाऊ शकतात आणि परिणामी अशा कंडिशन्स येतील जिथे क्रोमोझोम्सच्या एकूण संख्येत कोणताही फरक नाही परंतु क्रोमोझोम ज्या प्रकारे संघटित केले जाते त्याची पुनर्रचना केली जाऊ शकते तर हे आपण पाहिले आहे आपण जे पाहिले ते असे आहे की एक सामान्य मेयोसिस कसे होते आणि ज्यामध्ये आपल्याकडे एक प्रक्रिया आहे होमोलॉगस क्रोमोझोम्सचे रीकॉम्बिनेशन होते आणि इथे एबनॉर्मलिटीज असू शकतात अशा एबनॉर्मलिटीजचे विविध प्रकार आहेत हे एक जटिल टेबल आहे मी त्या प्रत्येकाचा स्वतंत्रपणे अभ्यास करेन तर आपण जे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे त्यापैकी एक गट म्हणजे ते एका विशिष्ट क्रोमोझोम्सवर घडते किंवा ते दोन भिन्न क्रोमोझोम्स मध्ये घडू शकते आणि ते कोणत्या प्रकारचे बदल घडतात यावर अवलंबून ते वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकृत केले जातात आपण एकामागून एक पाहूया चला पहिल्यामध्ये पाहूया हे एका क्रोमोझोम्सवर एक ब्रेक आहे म्हणजे शेवटचा क्रोमोझोम्सचा एक विशिष्ट भाग इथे काहीतरी तर इथे हा बाण एक म्युटेशनल घटनेचे रिप्रेसेंटेशन करतो ज्यामुळे क्रोमोझोम्सच्या या भागाचे लॉस् होते आणि या क्रोमोझोम्सने हा भाग गमावला आहे आता जे काही जिन्स तिथे आहेत ते हरवले आहेत कारण हे पेशीमध्ये ठेवता येत नाही कारण त्यात सेंट्रोमेरिक भाग नाही कारण इथेच तुमचा स्पिंडल बांधला जातो आणि जर हे असेल तर शेवटचा भाग इथे आहे तो स्पिंडलला बांधू शकत नाही आणि कॉपी करू शकत नाही तर आपल्याकडे एक सेल असू शकतो ज्यामध्ये क्रोमोझोम्सच्या प्रतींमध्ये क्रोमोझोम्सचा हा भाग नसतो ज्यामध्ये अनेक जिन्स असू शकतात परिणामी सेल योग्यरित्या कार्य करण्यास असमर्थ आहे व्यक्ती योग्यरित्या कार्य करण्यास असमर्थ आहे याचे एक उदाहरण म्हणजे क्रि डू चॅट सिंड्रोम जी एक कन्ˈजेनिट्ल् स्थिती आहे जिथे बाळ ते आवाज कसा काढतात किंवा मांजरासारखे आवाज काढतात त्याचे रडणे वगैरे तर त्याला क्रि डु चॅट सिंड्रोम असे का म्हटले जाते याचे एक कारण आहे परंतु त्यांच्यात अनेक कन्ˈजेनिट्ल् एनॉमलीज आहेत अवयव विकसित होण्याचे मार्ग वगैरे हे क्रोमोझोम 5 मुळे घडते त्याच्या क्रोमोझोम्सचा वरचा भाग गमावला आणि व्यक्ती जसे इथे आहेत त्यांच्याकडे एक सामान्य क्रोमोझोम आहे परंतु दुसऱ्या प्रतीमधून त्याचा एक भाग हरवला आहे परिणामी आपल्याकडे ही कंडिशन आहे हे टर्मिनल डिलिशन चे एक उदाहरण आहे ज्यात त्याचा काही भाग क्रोमोझोम्सचा वरचा किंवा खालचा भाग निघून जातो तर तुमची अशी एक कंडिशन असू शकते ज्यात क्रोमोझोम्समध्ये कोणतेही लॉस किंवा गेन नसतो परंतु क्रोमोझोम किंवा त्याचा काही भाग आपण इथे पाहतो त्याप्रमाणे बदलला जातो तर इथे आणि इथे खंडन होऊ शकते आणि याचा ओरिएंटेशन असेल जो इथे उलटा होतो तर आपल्याकडे आता क्रोमोझोम आहे ज्याचे संदर्भानुसार उदाहरणार्थ हे C आहे हे D आहे मूलतः B सह C आणि A हे T बरोबर होते भिन्न रचना आहे परंतु आता स्थिती बदलली आहे या भागात उपस्थित असलेल्या जिन्सच्या कार्यप्रणालीवर त्याचा परिणाम होऊ शकतो तर तुमच्या काही कंडिशन आहे ज्या एखाद्या व्यक्तीवर परिणाम करू शकतात तर ते इन्व्हर्जन मुळे घडते इथे ब्रेकेज दोन ठिकाणी घडते परंतु समान क्रोमोझोम्समध्ये आणि म्हणून त्याला इन्व्हर्जन म्हणतात पुन्हा तिथे काही कंडिशन्स असतील ज्यामध्ये क्रोमोझोमच्या दोन ठिकाणी ब्रेकेज आहे परिणामी आपल्याकडे क्रोमोझोम्स मधून बाहेर पडणारा एक तुकडा आहे आणि तो क्रोमोझोम्सच्या इतर काही भागात जाऊन इंटिग्रेट होऊ शकतो आणि कॉपी संख्या वाढल्यामुळे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये जाऊ शकतो किंवा ज्या पद्धतीमुळे जिन्सचे कार्य बदलले आहे आणि आपण कोणत्या परिस्थितीकडे पहात आहात यावर अवलंबून आहे अशा काही परिस्थिती देखील आहेत ज्यात क्रोमोझोम्समध्ये दोन ब्रेक पडतात परिणामी अतिशय एबनॉर्मल रचना होऊ शकते ज्याला रिंग क्रोमोझोम म्हणतात म्हणजे त्यांनी टेलोमेर गमावले आहे हा भाग आणि हा भाग आणि A आणि B एकत्र येऊन रिंग क्रोमोझोम म्हणून तयार होतात मग ते जिवंत राहू शकतात कारण अजूनही ते स्पिंडलला बांधून ठेवू शकतात आणि डॉटर सेल्सना विभक्त केले जाऊ शकतात तर दुसरा भाग पेशीपासून हरवला आहे आणि पुन्हा या स्थितीमुळे सेलवर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो कारण इथे असलेले जिन्स हरवले जाऊ शकते आणि असे फ्युजन काही विशिष्ट जिन्स सक्रिय करू शकतात आणि तत्सम तर पुन्हा ही अशी उदाहरणे आहेत की क्रोमोझोम्सच्या कार्यपद्धतीमध्ये विविध रचना कशा बदलू शकतात हे सांगतात आता आपण अशा परिस्थितीबद्दल बोलणार आहोत जिथे दोन ब्रेक आहेत परंतु दोन भिन्न क्रोमोझोम्सवर जसे इथे दर्शविले आहे इथे ब्रेक आहे इथे ब्रेक आहे आता परिणामी काय होते हे दोन क्रोमोझोम एकत्र दिसतात जसे आपण इथे पाहतो तिथे दोन सेंट्रोमीटर आहेत हे शेवटचे आहे सेल डिव्हिजन टिकू शकत नाही जाणून घ्या आणि अशा घटना जिन्सच्या कार्यपद्धतीवर खरोखर परिणाम करतात आणि हे दुर्मिळ आहेत आपण ते विशिष्ट सेल लाईन्स मध्ये वगैरे पाहू शकतो परंतु वैयक्तिकरित्या ते पाहणे खूप कठीण होईल कारण अशा एबनॉर्मलिटीज खूप प्राणघातक असतात आणि भ्रूण देखील टिकत नाहीत परंतु जाणून घ्या अशा परिस्थिती व्यक्तींमध्ये दिसतात त्या वाहून नेणाऱ्या अशा काही पेशी असू शकतात क्रोमोझोमल ट्रान्सलोकेशन च्या उत्कृष्ट उदाहरणांपैकी एक क्रोमोझोम्सचा एक भाग इतरत्र जाऊन सामील होणे ज्यास फिलाडेल्फिया क्रोमोझोम द्वारे दर्शविले जाते हे क्रोमोझोम 9 आणि क्रोमोझोम 22 मधील एक सामान्य पुनर्रचना आहे ज्यामध्ये क्रोमोझोम 22 चा एक भाग क्रोमोझोम 9 मध्ये ट्रान्सलोकेट होतो याला रेसिप्रोकेल म्हणतात याचा अर्थ एक भाग याकडे जातो आणि दुसरा भाग इथे येतो तर याचा परिणाम ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया नावाच्या अत्यंत जुनाट अवस्थेत होतो आणि क्रोमोझोम्सवर अशा प्रकारचे डाग वापरून हे बहुतेकदा शोधले जाते तर एखाद्या व्यक्तीला हा विशिष्ट कर्करोग आहे की नाही हे ओळखण्यासाठी हे निदान वैशिष्ट्यांपैकी एक आहे परंतु ही वारंवार घडणारी घटना आहे अनेकदा लोक हे पाहतात इतर अजून काही कंडिशन्स आहेत ज्यात आपल्याला दाखवल्याप्रमाणे सेंट्रोमेरिक भागाभोवती असलेले दोन वेगवेगळे क्रोमोझोम क्रोमोझोम्सचे दोन वेगवेगळे भाग करण्यासाठी एकत्र जोडले जाऊ शकतात एक आणि इतर भाग गमावल्याने होतात ते एकत्र कसे फ्यूज करतात यावर अवलंबून त्यांना डायसेंट्रिक फ्यूजन म्हणतात पण साधारणपणे फ्यूजन हे सेंट्रोमियर जवळ घडते पुन्हा या कंडिशन्स खरोखर स्थिर नाहीत आपण ते व्यक्तींमध्ये पाहत नाही तर ही काही उदाहरणे आहेत जे सांगतात की क्रोमोझोम्स मधील ब्रेकेज त्यांची व्यवस्था कशी बदलू शकते आणि क्रोमोझोम्सचे असे बरेचसे बदल ट्रान्सलोकेशन्स आणि एक्सचेंज अशा परिस्थितीत दिसतात जिथे एकतर तो काही कर्करोगाच्या घटनेचा परिणाम होऊ शकते किंवा त्या गोष्टीचे कारण होऊ शकते ही विशिष्ट स्लाइड कर्करोगाच्या वेगवेगळ्या स्थितींमध्ये विविध क्रोमोझोम्सचा समावेश असलेले ट्रान्सलोकेशन कसे करते याचे उदाहरण देते तर हे एक उदाहरण देते की विविध स्ट्रक्चरल एबनॉर्मलिटीज एकतर कशा कारणीभूत असतात किंवा अनेक परिस्थितींशी कशा संबंधित असतात आता आपण शेवटच्या भागाकडे जात आहोत आपण युनीपॅरेंटल डायसॅमी नावाची अनोखी स्थिती बघणार आहोत याचा अर्थ काय इथे या स्थितीत क्रोमोझोमची संख्या 46 राहते जर आपण कॅरिओटाइप केले तर ती व्यक्ती पूर्णपणे सामान्य आहे त्याला किंवा तिला क्रोमोझोम्सची आवश्यक संख्या मिळाली आहे क्रोमोझोम्समध्ये कोणताही स्थूल बदल नाही ते सर्व सामान्य दिसत आहेत परंतु फरक एवढाच आहे की सर्व क्रोमोझोम दोन्ही पालकांकडून येत नसतात आपल्या सर्वांना दोन पैकी एक क्रोमोझोम मिळाले आहे प्रत्येक जोडीमध्ये एक क्रोमोझोम वडिलांकडून आले आहे आणि दुसरे आईकडून आले आहे परंतु या व्यक्तींमध्ये एक क्रोमोझोम असे असू शकते जे दोन्ही पालकांपैकी केवळ एकाकडूनच आले आहे दुसऱ्या पालकांचे योगदान गहाळ असल्यासारखे आहे म्हणून याला युनीपॅरेंटल म्हणजे एका पालकांकडून डायसॅमी कारण अन्यथा जेव्हा आपण क्रोमोझोम्सच्या संख्येवर लक्ष देतो तेव्हा आपण डिप्लॉइड् असू आणि अशा परिस्थिती मोठ्या संख्येने कर्करोगाशी संबंधित असतात जे एकतर पुन्हा नॉन डिसजंक्शनमुळे होते किंवा ते सोमॅटीक असू शकते म्हणजे ते आपल्या शरीरातील काही विशिष्ट टिशूज मध्येच घडते जे खरोखरच आपल्या पालकांनी भेट दिले नाही परंतु आपल्या आई आणि वडिलांकडून मिळालेल्या क्रोमोझोम्सच्या अशा योगदानाचे महत्त्व विकारांच्या अनोख्या गटावर ज्याला आपण इम्प्रिंटिंग डिसऑर्डर म्हणतो ते आपल्या समजण्यातून आले आहेत या कंडिशनमध्ये आपल्याला जे माहिती आहे ते म्हणजेतिथे अशा काही जिन्स आहेत ज्या तेव्हाच व्यक्त होतात जेव्हा त्या विशिष्ट जिनच्या कॉपी आई साधित असतील किंवा वडील साधित असतील तर त्यांना इम्प्रिंटेड जिन्स असे म्हणतात एखाद्या क्रोमोझोमच्या विशिष्ट भागासाठी किंवा क्रोमोझोमसाठी जर मला युनीपॅरेंटल डायसॅमी असेल जर ते आई साधित असतील जे जिन्स व्यक्त झाले पाहिजे होते असे जिन्स ते जर वडील साधित असतील तर ते जिन्स व्यक्त होऊ शकत नाही परिणामी माझ्याकडे हे जिन्स नसल्या सारखेच आहे आणि मला एक विशिष्ट विकार होऊ शकतो आणि इथे जे दाखवले आहे ते दोन सिस्टर विकार आहेत ज्याला प्रॅडर-विल्ली सिंड्रोम Prader-Willi Syndrome म्हणतात आणि एंजेलमॅन सिंड्रोम ही इम्प्रिंटिंग डिसऑर्डरचे उत्कृष्ट उदाहरणे आहेत ज्यात ते पालक विशिष्ट अभिव्यक्ती नमुना दाखवतात एलील्स आईकडून किंवा वडिलांकडून मिळवल्या गेल्या आहेत आणि जेव्हा आपल्याकडे अशी युनीपॅरेंटल डायसॅमी असते तेव्हा एकतर आपण आपल्या जिन्सचा संच व्यक्त करत नाही जे आपल्या पॅटर्नल एलील मधून व्यक्त केले जावे किंवा ते मॅटर्नल एलील मधून व्यक्त केले जातात तर आपल्याला त्याबद्दल अधिक वाचायचे आहे कारण हे एक अतिशय जटिल जेनेटिक नियंत्रण आहे या अभ्यासक्रमासाठी शिफारस केलेल्या पुस्तकात बरेच चांगले वाचन साहित्य उपलब्ध आहे आणि काही प्रश्न असल्यास आपण आमच्या शिक्षण सहाय्यकाला लिहू शकता ते आपल्याला मदत करू शकतील आणि हे पहिल्या आठवड्यासाठीचे लेक्चर आहे ज्यात आपण सेंट्रल डॉग्माचा परिचय देण्याचा प्रयत्न केला माहितीवर प्रक्रिया कशी केली जाते आणि जिन्सच्या कार्यपद्धती वर कसे परिणाम होऊ शकतात याचा आणि आपण हे देखील पहिले कि एकूण क्रोमोझोम वरील बदल एकतर भर पडणे किंवा कमी होणे कसे प्रभावित होते आणि क्रोमोझोम मधील किंवा क्रोमोझोम दरम्यान त्याचे स्ट्रक्चर कसे परिवर्तित होतात आणि एखाद दुसऱ्या रोगाशी संलग्न होतात तर यासह पहिल्या आठवड्यातील लेक्चर्स इथे संपवतो आपण पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटू